या विशिष्ट मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे येथे शेवटच्या मॉड्यूलमध्ये आपण काय पाहिले आहे अनेक घटक मोजण्यासाठी आपण मल्टीमीटरचा वापर कसा करू शकतो हे आपण पाहिले आहे स्वतंत्र घटकांसाठी व्होल्टेज मोजण्यासाठी मल्टीमीटरचा वापर केला जाऊ शकतो आणि आपण व्हेरिएबल AC किंवा व्हेरिएक पाहिले आहे AC व्होल्टेज बदलण्यासाठी व्हेरिएकचा वापर केला जाऊ शकतो जे आम्ही डिजिटल मल्टीमीटर वापरून मोजू शकलो मग त्या विशिष्ट मॉड्यूलच्या शेवटी आम्ही वारंवारता देखील पाहण्यास सक्षम होतो जे आम्ही सुमारे 49 8 मोजण्यास सक्षम होतो सुमारे 50 हर्ट्झच्या वारंवारतेला लाईन फ्रिक्वेन्सी देखील म्हणतात आणि व्होल्टेज 230 व्होल्ट होते तर भारतातील व्होल्टेज सिंगल फेज आणि 230 व्होल्ट AC आहे आणि लाईन फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे तर या विशिष्ट मॉड्यूलमध्ये आपण अत्यंत महत्वाची उपकरणे वीज पुरवठा पाहू तर वीज पुरवठा AC वीज पुरवठा किंवा DC वीज पुरवठा असू शकतो तर DC म्हणजे काय आणि AC काय या विशिष्ट प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी DC मध्ये 0 वारंवारता असेल तर AC वारंवारता आपण बदलू शकता म्हणून जेव्हा आम्ही AC मोजतो तेव्हा तुमच्याकडे 50 हर्ट्झ वारंवारता असते परंतु जर तुम्ही DC मोजता तर त्यात 0 हर्ट्झ सरळ रेषा असेल म्हणूनच आम्ही DC ला सरळ रेषेने सूचित करतो आम्ही साइन वेव्हद्वारे AC दर्शवतो आपण AC ला त्रिकोणाद्वारे किंवा स्क्वेअर वेव्ह देखील दर्शवू शकतो तर AC वैकल्पिक प्रवाह आहे आणि DC थेट करंट आहे आज या विशिष्ट मॉड्यूलमध्ये आपण DC वीज पुरवठा पाहू हा एक डावा DC वीज पुरवठा आहे हा उजवा दुसरा DC वीज पुरवठा आहे आपण पाहिले तर हे उजवीकडे निश्चित DC उर्जा स्त्रोत आहे आणि हे अत्यंत जुने आहे तर आता मी येथे दोन्ही वीज पुरवठा का ठेवला आहे की बरीच विद्यापीठे अजूनही या DC वीज पुरवठा वापरू शकतात किंवा प्रगत आवृत्ती वापरू शकतात आता आपण प्रथम हे पाहिले पाहिजे की या DC वीज पुरवठ्यावर कोणत्या गोष्टी लिहिल्या आहेत म्हणून जर आपण पहिली गोष्ट CV FB पाहिली तर मग आमच्याकडे 15 व्होल्ट समायोज्य वजा 15 व्होल्ट ADJ आहे एक वजा एक सामान्य आणि एक प्लस आहे तेथे एक फ्यूज आहे आणि नंतर एक मुख्य आहे म्हणून मी हे डिव्हाइस 230 व्होल्ट AC शी कनेक्ट केले आहे आणि मी ते चालू करत आहे म्हणून जेव्हा मी ते जोडतो आणि मी ते चालू करतो तेव्हा तुम्ही हा LED लाइट पाहू शकाल आता दिसेल की आपण व्होल्टेज कसे मोजू शकतो सीताराम माझ्या सोबत आहेत आणि ते तुम्हाला हे मल्टीमीटर DC वीज पुरवठ्याशी कसे जोडायचे ते दाखवतील तर आमच्याकडे DC आहे आमच्याकडे येथे मल्टीमीटर आहे आणि तो त्याला DC वीज पुरवठ्याशी जोडेल व्होल्टेज म्हणजे काय 14 93 व्होल्ट आता जर मला हे व्होल्टेज बदलायचे असेल तर ते बदलण्याचा दुसरा मार्ग कोणता मी ते पेचकस वापरून बदलू शकतो कारण ते थोडे जुने आहे जेव्हा आपण ते बदलत असतो तेव्हा आपण बदल पाहू शकतो कृपया वेगळ्या दिशेने बदला व्होल्टेजमध्ये बदल आहे स्क्रू ड्रायव्हर वापरून तुम्ही नॉब बदलून व्होल्टेज बदलू शकता आता वजा 15 म्हणजे काय जर तुम्हाला उणे 15 व्होल्ट मोजायचे असतील तर तुम्ही कसे मोजू शकता आपण ते काळ्याशी कनेक्ट करा आणि कॉमन आहे हे तुमचे उणे 14 9V आहे आपण नॉब समायोजित करून ते 15 मध्ये बदलू शकता आणि आपल्याला 15 व्होल्ट्स जवळ येतात आता जर आम्हाला माहित असेल ऑपरेशनल अॅम्प्लीफायर 741 मध्ये आम्ही प्लस 15 ला लागू करतो आम्ही वजा 15 लागू करतो ते म्हणजे तुमच्या ऑपरेशनल अॅम्प्लीफायर सर्किटला दिलेले तुमचे बायस व्होल्टेज तथापि हे कसे वापरावे किंवा हे DC व्होल्टेज ऑपरेशनल अॅम्प्लीफायर्सवर किंवा DC वीज पुरवठ्याची आवश्यकता असलेल्या कोणत्याही सर्किटवर कसे लागू करावे मग हे उपकरण आहे जे तुमचा DC वीज पुरवठा आहे आता आपण ही नवीन आवृत्ती पाहू या यापेक्षा चांगली आवृत्ती येथे डावीकडे आपण मूल्य देखील पाहू शकतो तर येथे उजवीकडे आपण पाहू शकत नाही कारण आम्हाला येथे मल्टीमीटर कनेक्ट करावे लागेल आम्हाला खरोखर मल्टीमीटर डावीकडे जोडण्याची गरज नाही मल्टीमीटर फक्त हे सांगण्यासाठी जोडलेले आहे की आपण येथे जे काही मूल्य पहात आहोत ते मल्टीमीटरकडे पाहत असलेल्यासारखेच आहे का तर ते जवळ असेल परंतु या प्रकरणात उजवीकडे प्रदर्शन तेथे नाही तथापि तुम्ही पाहता की हे डावे इतके मोठे आणि अवजड आणि उचलण्यास जड आहे म्हणून मी पुन्हा उचलले जे चुकीचे आहे ते चालू असताना मी ते उचलले आहे तुम्ही कोणतीही उपकरणे ती स्थितीत असताना वीज चालू असताना उचलू नये तुम्हाला वीज बंद करावी लागेल शक्य असल्यास उपकरणे खंडित करा आणि नंतर तुम्ही ती उचलू शकता तर मुद्दा असा आहे की ही जड उपकरणे आहेत ते इतके अवजड का आहे कारण या विशिष्ट उपकरणांना तुम्ही जो पुरवठा व्होल्टेज लागू करत आहात ते 230 व्होल्ट AC आहे आणि मी हे 230 व्होल्ट 15 व्होल्टमध्ये रूपांतरित करत आहे तर याचा अर्थ असा की मला ट्रान्सफॉर्मर नावाचे उपकरण वापरावे लागेल प्रथम ट्रान्सफॉर्मर काय करेल ते तुमचे AC रूपांतरित करेल किंवा AC खाली उतरेल जे 230 व्होल्ट आहे ते कोणत्याही व्होल्टेजमध्ये मग आपल्याला दुसरे सर्किट वापरावे लागेल बरोबर आणि या ट्रान्सफॉर्मरचा आणि इतर सर्किटचा वापर करून आम्ही तुमच्या AC ला DC मध्ये रूपांतरित करू शकतो सर्किट म्हणजे काय हे एक रेक्टिफायर सुधारक आहे आता रेक्टिफायर्सचे अनेक प्रकार आहेत म्हणून जेव्हा मी एखादा शब्द वापरतो जसे की मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वेळी मी प्रत्येक शब्दावर खूप जास्त दाब असतो तेव्हा तुम्हाला कोणत्या प्रकारचे रेक्टिफायर्स आहेत समजून घ्याव लागेल कारण ते या विशिष्ट व्याख्यानात समाविष्ट केले जाऊ शकत नाही तर जेव्हा मी रेक्टिफायर म्हणतो तेव्हा कोणत्या प्रकारचे रेक्टिफायर अर्धा रेक्टिफायर फुल रेक्टिफायर किंवा दुसरे रेक्टिफायर्स ट्रान्सफॉर्मरसाठी स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर किंवा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर तर येथे आम्ही स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर वापरत आहोत आता हे AC व्होल्टेज काय आहे AC व्होल्टेज साइन वेव्ह आहे बरोबर 230 व्होल्ट AC 50 हर्ट्झ वारंवारता काही स्टेप डाउन व्होल्टेज आहेत जे अजूनही AC आहे तर आम्हाला AC घटक काढून टाकावा लागेल आणि आम्हाला ते DC करावे लागेल म्हणून आम्हाला फिल्टर करणे आवश्यक आहे तर मी जो मुद्दा मांडत आहे तो तुम्हाला समजून घ्यावा लागेल हा DC वीज पुरवठा आहे जिथे आपण व्होल्टेज काय आहे हे पाहू शकत नाही करंट काय आहे हे आपण पाहू शकत नाही तर पर्यायी मार्ग कोणता आपण मल्टीमीटर वापरू शकतो आता आपण दुसऱ्याकडे जाऊ हे बल्कियर आहे आपण पहा सर्व मार्गाने कोणतीही सुधारणा नाही हे आधीच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आहे कारण आता आपल्याकडे दोन भिन्न स्रोत आहेत येथे पहा आम्ही येथे लागू करू शकतो किंवा आम्ही येथून अर्ज करू शकतो हे DC रेखीय वीज पुरवठा नियंत्रित केले जाते रेखीय नियमन म्हणजे आपण त्याचे नियमन करू शकता हा एक DC व्होल्टेज रेखीय वीज पुरवठा आहे जेव्हा आपण व्होल्टेज वाढवतो तेव्हा रेखीय DC व्होल्टेज वाढते परंतु याचा अर्थ असा नाही की व्होल्टेज आणि करंटचे रेषीय संबंध आहेत तसे नाही कारण तुम्ही वापरत असलेल्या भारानुसार करंट बदलतो आता हे सुरू करण्यासाठी प्रथम आपण प्रत्येक विभाग पाहू आणि नंतर या विशिष्ट DC वीज पुरवठ्याची भूमिका काय आहे ते पाहू तर पुन्हा मी या विशिष्ट DC वीज पुरवठ्याला वीज देत आहे आणि मी ती येथे दिली आहे तर आता आम्ही ते चालू करू शकतो कृपया ते चालू करू शकाल का आपण काय पाहता येथे करंट 0 आहे कारण कोणतेही लोड जोडलेले नाही तर हे करंट 0 आहे पावर शक्ती काय आहे पावर किंवा व्होल्टेज 0 व्होल्ट किंवा 0 2 व्होल्ट आहे येथे ते 5 22 व्होल्ट आहे आता फक्त एकच विभाग पाहू तर जर तुम्ही इथे अगदी स्पष्टपणे पाहू शकत असाल तर इथे काय लिहिले आहे 0 ते 30 व्होल्ट आणि 3 अँपिअर म्हणजे जास्तीत जास्त करंट प्रवाह 3 अँपिअर असू शकतो जर ते 4 अँपिअर असेल तर काय होईल ते जळेल ते चालवता येणार नाही तर जास्तीत जास्त 3 अँपिअर आणि 0 ते 30 व्होल्टचे व्होल्टेज तुम्ही बदलू शकता आता हे काय आहे हे कॉन्स्टंट व्होल्टेज आहे आपण पहा CV येथे आहे कॉन्स्टंट प्रवाहासाठी लाल रंगाचे LED CC उपस्थित आहे कोर्स आहे आणि एक बारीक नॉब्स आहे म्हणजे याचा अर्थ असा की व्होल्टेजमध्ये तुम्ही ते बदलू शकता किंवा बारीक ट्यून करू शकता करंटसाठी देखील आपण कोर्स बदलू शकता किंवा आपण ते छान ट्यून करू शकता तर हा कोर्स आणि दंड म्हणजे काय जर आम्ही कोर्स व्होल्टेज बदलले तर तुम्ही ते पटकन बदलत असल्याचे पाहू शकता आणि तुम्हाला 2 3 4 5 मधून व्होल्टेज मिळू शकेल तर कोर्स तुम्हाला हे उत्तम ट्यूनिंग देऊ शकत नाही पुन्हा ही ट्यूनिंग सर्वोत्तम ट्यूनिंग आहे जी आपण DC पॉवर सप्लायमधून घेऊ शकतो आता ते पुन्हा काय आहे तेथे लाल काळा आणि मध्यवर्ती प्रोब आहेत आपण पाहिले तर तेथे 15 व्होल्ट 2 अँपिअर वजा 15 व्होल्ट 2 अँपिअर आहे जे आपण पूर्वी पाहिले होते त्यासारखेच आहे तर प्रथम आपण फक्त व्होल्टेज पाहू आपण मल्टीमीटर वापरून व्होल्टेज मोजू इच्छित असल्यास मल्टीमीटर काय दर्शवते ते पाहूया जेव्हा आपण रेड प्रोबला लाल आणि काळ्याला काळ्याशी जोडतो तेव्हा काय होते DC वीज पुरवठ्यात आहे का 93 5 92 बरोबर तर 5 9 5 92 अत्यंत जवळ आहेत किंवा हे अधिक अचूक आहे कारण हे 2 अंकासारखे आहे जे आपण पुढे उजवीकडे पाहू शकतो म्हणून 5 92 व्होल्ट करंट काय आहे करंट 0 आहे दुसऱ्याचे काय 22 व्होल्टेज आहे तो लाल प्रोबला लाल आणि काळ्याला काळ्याशी कसा जोडत आहे ते पहा आपण काय पाहू शकाल 21 बरोबर 21 अगदी जवळ आता जर तुम्हाला 15 व्होल्ट वजा 15 व्होल्ट बघायचे असतील तर तुम्ही 15 व्होल्ट जोडू शकता तर अधिक 15 व्होल्ट पुन्हा लाल आणि कॉमन जे तुमचे केंद्र आहे आणि जे तुम्हाला दिसते ते 15 आता हे स्थिर आहे 15 0 आधीच आहे ते बदलण्याची गरज नाही उणे 15 व्होल्टसाठी फक्त आपल्या लाल प्रोबला लाल रंगाने जोडा आणि आपण उणे 15 व्होल्ट पाहू शकता ऑपरेशनल अॅम्प्लिफायर्सच्या बाबतीत आपण हे टर्मिनल्स थेट वापरू शकता आणि प्लस 15 वजा 15 व्होल्ट लागू करू शकता दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच वेळी आपण 2 व्होल्टेज स्त्रोत वापरू शकतो आम्ही 15 वजा 15 लागू करू शकतो या DC वीज पुरवठ्याचा फायदा असा आहे की आम्ही अनेक सर्किट वापरू शकतो आणि तुम्ही याचा स्रोत म्हणून वापर करू शकता हा स्थानिक पातळीवर तयार केलेला DC वीज पुरवठा आहे परंतु त्याचे 2 फायदे आहेत खरं तर मी असे म्हणू शकतो की अनेक फायदे आहेत एक म्हणजे या बाजूला जर तुम्ही पाहिले तर 0 ते 30 व्होल्ट 3 अँपिअर आणि जर तुम्ही दुसऱ्या बाजूला गेलात तर जास्तीत जास्त 0 ते 5 व्होल्ट 1 5 अँपिअर आहे मग आपण 15 वजा 15 लागू करू शकता जे आणखी एक फायदा आहे याचा अर्थ आपण एकाधिक सर्किट वापरू शकता आणि हा आपल्या DC पॉवर सप्लायचा अर्थ आहे तर आता आपणा सर्वांना माहित आहे एक गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे जर तुम्हाला सध्याचे नॉब व्हॅल्यू काय असावे हे माहित नसेल तर ते नेहमी जास्तीत जास्त करा ते तुमचे सर्किट वाचवेल आपण कोणतेही सर्किट चालवित असताना नेहमी जास्तीत जास्त ठेवा जेव्हा तुम्ही तुमचा DC पॉवर सप्लाय कोणत्याही इलेक्ट्रॉनिक सर्किटसह वापरत असाल तेव्हा ते जास्तीत जास्त ठेवा तर हे सर्व आपल्या DC वीज पुरवठ्याबद्दल आहे जे आपण पाहिले आहे ती जुनी आवृत्ती आहे आणि दुसरी जी आपण पाहिली आहे ती एक नवीन आवृत्ती आहे मुद्दा असा आहे की आपण वापरत असलेली कोणतीही आवृत्ती आपल्याला DC वीज पुरवठा काय आहे हे माहित असले पाहिजे आणि जर रीडिंग येथे नसेल तर त्याची काळजी करू नका व्होल्टेज काय आहे हे तपासण्यासाठी आपल्याला मल्टीमीटरची आवश्यकता आहे तर आम्ही हे विशिष्ट व्याख्यान येथे थांबवू आणि पुढील व्याख्यानात आपण फंक्शन जनरेटर पाहू आणि जेव्हा आपण अॅनालॉग सर्किटचे प्रयोग करतो तेव्हा ते आम्ही मोठ्या प्रमाणावर वापरतो तर ही सु रुवात आहे जी तुमचा DC वीज पुरवठा आहे आणि पुढील मॉड्यूल आम्ही फंक्शन जनरेटर पाहू तर या व्याख्यानाचा हा शेवट मनापासून धन्यवाद